नमस्कार आणि सुरक्षित प्रणाल्या अभियांत्रिकीच्या या कोर्समध्ये आपले स्वागत आहे एनपीटीईएल कडून देण्यात येणाऱ्या माहिती सुरक्षेच्या अभ्यासक्रमांच्या मालिकेत हा अभ्यासक्रम पाचवा आहे तर हा कोर्स आठ आठवड्यांचा कोर्स आहे आणि या कोर्स दरम्यान आपण प्रत्यक्षात सुरक्षा यंत्रणांविषयीचे पैलू आणि इतर सुरक्षिततेसाठी सिस्टम कशा तयार करता येतील या पैलूंकडे लक्ष देऊ तर सिक्युरिटी सिस्टम म्हणजे काय याचा अर्थ लावण्याबद्दल आपण या विशिष्ट वर्गाची छोट्या छोट्या ओळखाने सुरुवात करू या आपण संगणक प्रणालीकडे लक्ष दिल्यास त्या संगणक प्रणाली साठी कोणते धोके आहेत आणि या धमक्यांना कमी करण्यासाठी सध्याच्या सराव कोणत्या आहेत जर तुम्ही कॉम्पुटर सिस्टीमकडे बघितले तर त्या कॉम्पुटर सिस्टीमसाठी काय धोके थ्रेट - Threat आहेत आणि हे धोके थ्रेट Threat कमी करण्यासाठी काय पद्धती चालू आहेत तर संगणक प्रणाली ही बंद बॉक्स आहे याचा विचार करूया आता हा एक बॉक्स आहे आणि बाह्य जगाशी कोणताही संबंध नाही म्हणून जोपर्यंत या बॉक्समध्ये काहीही प्रवेश करत नाही किंवा या बॉक्सबाहेर काहीही सोडत नाही तोपर्यंत या बॉक्समधील सामग्री सुरक्षित आहे अगदी अशाच प्रकारे जेव्हा आपण संगणक प्रणालींचा विचार करतो जर संगणक बाह्य जगापासून पूर्णपणे डिस्कनेक्ट झाला असेल तर कोणतीही माहिती संगणकात जात नाही आणि कोणतीही माहिती संगणकाच्या बाहेर जात नाही तर आपण असे म्हणू शकतो की संगणक प्रणाली सुरक्षित आहे तथापि व्यवहारात असेच घडत नाही सराव मध्ये संगणक प्रणाली भोवती भरपूर व्हायरस वर्म्स आणि स्पायवेअर आहेत तर हे स्पायवेअर सिस्टममध्ये असू शकत नाही परंतु ते सिस्टमच्या बाहेर असेल आणि अशा परिस्थितीत सिस्टम अद्याप सुरक्षित आहे कारण असे आहे की सिस्टममधील माहितीची सामग्री या बॉक्सद्वारे बंद केलेली आहे आणि बाह्य मालवेयर किंवा व्हायरस किंवा स्पायवेअरमुळे त्याचा प्रभाव पडत नाही जो या विशिष्ट बॉक्सच्या बाहेर आहे म्हणून अशा परिस्थितीत आम्ही संगणक प्रणाली अद्याप सुरक्षित असल्याचे विचार करू शकतो आता लक्षात घ्या की सिस्टममध्ये एक छोटीशी त्रुटी आहे ज्याद्वारे बाह्य मालवेयर किंवा व्हायरस किंवा स्पायवेअर प्रवेश करू शकतात आणि यामुळे सिस्टम सुरक्षित नाही म्हणूनच हा दोष फक्त येथे दर्शविला गेला आहे ज्यामुळे सिस्टम सुरक्षित राहू शकत नाही आता विविध प्रकारचे त्रुटी काय आहेत ते पाहूया तर आम्ही संगणक प्रणालीतील विविध त्रुटी एकाधिक श्रेणींमध्ये वर्गीकृत करू शकतो तर सर्वात सामान्य दोष डिझाइनमध्ये आढळतो समजा आपल्याकडे प्रोसेसर आणि एक प्रोसेसर आहे जो आपल्याला माहित आहे त्याच्याकडे अत्यंत जटिल डिझाइन आहे तेथे अनेक छोटे भाग मोडुल module आहेत जटील पाईपलाईन मोठ्या मेमरी आणि हे सगळे ब्लॉक्स खरेतर एकमेकांशी उच्च वारंवारतेवर संवाद साधत आहे आणि दर न्यानो सेकंदात भरपूर ऑपरेशन्स करत आहेत आता या संपूर्ण डिझाइनमधील अगदी लहान त्रुटीमुळेही अगतिकता उद्भवू शकते आणि यामुळे एखाद्या सिस्टमवर प्रवेश मिळविण्यासाठी आक्रमणकर्ता वापरू शकेल असे शोषण होऊ शकते इंटेल पेंटीयम्स फ्लोटिंग पॉइंट बग म्हणजे एक अतिशय प्रसिद्ध त्रुटी आहे मी या विशिष्ट त्रुटींच्या तपशिलाकडे जाऊ शकत नाही परंतु आपण विकिपीडियावर किंवा त्यावरील गोष्टी पहात असाल तर इंटेल प्रोसेसरच्या फ्लोटिंग पॉइंट युनिटमधील त्रुटीमुळे कोठे एक असुरक्षितता उद्भवली हे जाणून घ्या फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन परिणाम चुकीचा असेल आता या दोषांचे अनेक वर्षानंतर क्रिप्टोग्राफर्सनी सिफर वर कर लावण्यासाठी आणि म्हणूनच या फ्लोटिंग पॉइंट बगचे शोषण करून सिफरच्या गुप्त कळाचा अंदाज लावला गेला दोषाच्या पुढील प्रकारात जे येऊ शकते ते आहे हार्डवेअरचे दोष तर हे दोष मुद्दाम केलेले हार्डवेअर ट्रोजन असू शकतात जे उत्पादनाच्य वेळेला तिसऱ्या व्यक्तीकडून घातले गेलेले आहेत उदाहरणार्थ जेव्हा एखादी कंपनी सर्किट डिझाईन करते किवां व्हीएलएसआई चीप डिझाईन करते आणि बनवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे पाठवते तेव्हा हार्डवेअर ट्रोजन घातला जाऊ शकतो या चिपच्या परीक्षणाच्या वेळेला ट्रोजन विशेषतः सुप्त असतो आणि सहज शोधला जाऊ शकत नाही तथापि जेव्हा या ट्रोजनला योग्य ट्रिगर प्राप्त होते तेव्हा ते जागे होते आणि चिपमध्ये संगणकीय होत असलेल्या माहितीवर प्रवेश मिळू शकतो तर हे इतर त्रुटी आहेत आणि हे हार्डवेअर ट्रोजन संगणकीय प्रणालींसाठी मोठा धोका आहे हे दिवस मूलतः कारण आयसी किंवा प्रोसेसर किंवा चिपमध्ये हार्डवेअर ट्रोजन आहे की नाही हे शोधणे अत्यंत अवघड आहे तिसरा पैलू अर्थातच ज्या आपण सर्वजण परिचित आहोत तो मानवी घटक आहे चला डिझाइनच्या त्रुटी नसून आपण असे म्हणू या की हार्डवेअर ट्रोजन्स किंवा हार्डवेअरमध्ये काही त्रुटी नाहीत तरीही ही व्यवस्था वापरणारे एक मनुष्य असावे अशी आम्ही हमी देतो ठराविक प्रणाली म्हणजे स्मार्ट फोन लॅपटॉप किंवा डेस्कटॉप इत्यादी आणि हे असुरक्षिततेचे कारण असू शकते उदाहरणार्थ आपल्या सर्वांना स्पॅम वेअर किंवा विस्तृत ईमेल किंवा पॉप अप विंडोचे काही प्रकार मिळाले असतील जे या विशिष्ट स्लाइडमध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रत्यक्षात आल्या आहेत आणि हे आश्चर्यकारक नाही की बरेच लोक या पॉप अपचा बळी पडतात आणि स्पॅम ईमेल आणि आपल्या सिस्टममध्ये बाह्य मालवेयर व्हायरस जंत किंवा कशासही प्रवेश करण्याची परवानगी देऊन या बटणावर क्लिक करा या कोर्स दरम्यान आपण पहात असलेला आणि बराच वेळ घालवू शकणारा चौथा दोष प्रोग्राममधील बगमुळे आहे प्रोग्राममध्ये बरेच बग्स असू शकतात जे कंपाईलरद्वारे किंवा प्रोग्रामची चाचणी घेताना आढळत नाहीत तर उदाहरणार्थ आपण असे म्हणू या की आपल्याकडे प्रोग्रामर आहे जो अॅरेमध्ये उपस्थित असलेल्या शंभर संख्येची क्रमवारी लावण्यासाठी प्रोग्राम लिहितो म्हणून तो स्टँडर्ड प्रकारांपैकी एक वापरेल जसे की सिलेक्शन बबल किंवा क्युक सोर्ट आणि प्रोग्राम एक्झिक्युटेबल मिळण्यासाठी कंपाईल करेन नंतर तो प्रोग्राम इनपुट म्हणून शंभर संख्येसह चालवितो आणि सॉर्ट आउटपुट मिळवित असे दिलेल्या इनपुटसाठी प्रोग्राम अगदी अचूक काम करत आहे असे दाखवते तथापि इतर बग्स असू शकतात जे इतक्या सहजपणे सापडले नाहीत आणि हे असे दोष आहेत जे आक्रमणकर्त्याने आपल्या सिस्टममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उपयोगात आणले आणि नंतर सिस्टम नियंत्रित केले तर आपण येथे काय पाहिले आहे ते विविध प्रकारचे दोष आहेत आम्ही प्रोग्राममधील डिझाइनमधील त्रुटी हार्डवेअर त्रुटी बग्स आणि मानवी घटक पाहिले आहेत आता एखाद्या आक्रमणकर्त्यास आपल्या सिस्टममध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर फक्त एक दोष आहे यापैकी कोणतीही एक आक्रमणकर्त्यास आपल्या सिस्टममध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसे आहे आणि अशा प्रकारे आपली संपूर्ण सिस्टम नियंत्रित करते किंवा सिस्टममध्ये अस्तित्त्वात असलेला गुप्त डेटा चोरतो या कोर्समध्ये आपण हा पैलू पहात आहोत तर तुम्ही सिस्टम मधील बग बघत असणार आणि एखादा हल्लेखोर तो बग मालविअर बनवण्यासाठी किवा तुमची सिस्टम मध्ये पराक्रम घुसडण्यासाठी आणि रन होण्यासाठी आणि सिस्टम मधील डेटा चोरण्यासाठी कसा वापरू शकेन वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लैंगग्विज मध्ये असे अगदी थोडे बग असतात पण आपण C आणि C मधील प्रोग्रामिंग बगवर केंद्रित करू ते सिस्टम सॉफ्ट्वेर या बगच्या ह्या प्रकारात मोडते म्हणूनच आम्ही C आणि C वर लक्ष केंद्रित करण्याचे कारण असे आहे की बर्याच सिस्टम सॉफ्टवेयर जसे की ऑपरेटिंग सिस्टमपासून व्हर्च्युअल मशीनपर्यंत आणि बरेच मूलभूत लायब्ररी C आणि C मध्ये लिहिलेली आहेत पुढे ही सिस्टम सॉफ्टवेअर बरीच मोठी आहेत आणि अशा बर्याच प्रोग्रामिंग बगसाठी हे संवेदनाक्षम आहेत जे आक्रमणकर्ता प्रणालीत प्रवेश करून त्याचे शोषण करू शकेल कोर्स दरम्यान आम्ही बफर ओव्हरफ्लो आणि बफर ओव्हरड्रिड्सकडे पहात आहोत डबल फ्रीस आणि ढीग वापरुन फ्री इंटिजर ओव्हरफ्लोज आणि फॉरमॅट स्ट्रिंग वापरु सिस्टम सॉफ्टवेयरमध्ये असलेले हे बग आपल्या सिस्टमवर हल्ला करू शकणारे मालवेयर तयार करण्यासाठी यापूर्वी थोडीशी शोषण करीत होते सिस्टम सॉफ्टवेयरमधील बग व्यतिरिक्त आपल्याकडे इतर अनुप्रयोगांमध्ये बग देखील असू शकतात आधुनिक डेटाबेस सिस्टममध्ये उपस्थित एसक्यूएल इंजेक्शन बग हे एक सामान्य उदाहरण आहे आम्ही अशा अनुप्रयोग स्तराच्या असुरक्षांबद्दल तपशीलमध्ये जाणार नाही आणखी एक हल्ला ज्याला महत्त्व प्राप्त होत आहे ते साइड चॅनेल अटॅक म्हणून ओळखल्या जाणार्या एखाद्या गोष्टीमुळे आहे तर हे आक्रमण आम्ही येथे पाहिले त्यासारख्या बगपेक्षा बर्यापैकी भिन्न आहेत बफर ओव्हरफ्लोज हिप्स इंटिजर ओव्हरफ्लोज आणि फॉरमॅट स्ट्रिंग्स असुरक्षिततेमुळे किंवा प्रोग्रामिंग दरम्यानच्या त्रुटींमुळे होत असताना दुसरीकडे साइड चॅनेल हल्ले कोणत्याही प्रोग्रामच्या बगच्या उपस्थितीशिवाय प्रत्यक्षात कोड केलेले प्रोग्रामवरील हल्ले असू शकतात नंतर या कोर्समध्ये आम्ही हे हल्ले प्रत्यक्ष कसे विकसित केले जातात ते पहात आहोत तर आता आपण काय बघितले आहे की सिस्टम मधील असुरक्षितता हल्लेखोरांकडून मालवेअर बनवण्यासाठी वापरली जाते जे तुमच्या सिस्टम मध्ये प्रवेश करतात किवा त्या असुरक्षितेतून तुमच्या सिस्टम मध्ये प्रवेश मिळवितात तर आम्ही पाहिले आहे की अशा प्रकारच्या असुरक्षिततांचे विविध प्रकार आहेत किंवा ज्याला आपण दोष म्हणून संबोधत आहोत आणि आम्ही पाहिले आहे की हे दोष डिझाइनच्या पैलूंमुळे हार्डवेअर ट्रोजन्समुळे किंवा प्रोग्रामिंग बगमुळे तसेच मानवी घटक यामुळे दोष आहेत अभियंते व शास्त्रज्ञांनी असे अनेक मार्ग विकसित केले आहेत ज्याद्वारे या त्रुटी किंवा सिस्टमवरील हल्ले रोखता येऊ शकतात किंवा कमीतकमी कमी केल्यास पूर्णपणे प्रतिबंधित केले जाऊ शकत नाही तर अशा प्रकारच्या हल्ल्यांपासून बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ज्याने सुरुवात केली पाहिजे असा एक स्पष्ट दृष्टीकोन आहे जिथे आपल्याला कोणत्याही त्रुटीशिवाय सिस्टम डिझाइन करायचे आहेत अशा परिस्थितीत आपण काय म्हणता ते म्हणजे आम्ही आमच्या सिस्टीमला या बंद बॉक्सद्वारे प्रतिनिधित्व करतो आणि स्थिर विश्लेषण औपचारिक पुरावा सहाय्यक जसे की सीओक़्यु मॉडेल चेकर्स सारख्या साधनांचा वापर करून गणिताचे विश्लेषण करतो आणि म्हणूनच सिस्टम हे प्रमाणित करतो की पूर्णपणे निर्दोष आणि आम्हाला माहित आहे की प्रणालीमध्ये काही त्रुटी आहेत किंवा नाही तर काही असुरक्षा नाहीत आणि जर काही असुरक्षितता नसेल तर सिस्टमवर कोणतेही हल्ले होऊ शकत नाहीत तथापि येथे एक कमतरता अशी आहे की अशी प्रणाली विकसित करणे फारच कठीण आहे याचे कारण असे की विश्लेषणाचा हा प्रकार स्थिर विश्लेषण किंवा औपचारिक पुरावा वापरतो जे मोठ्या संहितांसाठी फारच स्केलेबल नसतात म्हणूनच यापैकी बर्याच उपक्रमांवर प्रामुख्याने शैक्षणिक वर्तुळात प्रतिबंधित आहे असाच एक प्रयत्न एनआयसीटीए नावाच्या ऑस्ट्रेलियन गटाने केला जेथे तेथे त्यांनी एसईएल ४ नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली आणि काही विशिष्ट गृहितकांनुसार ते हे सिद्ध करण्यास सक्षम झाले की एसईएल ४ निर्दोष आहे म्हणून या गृहितकांनुसार एसईएल ४ मध्ये कोणतीही असुरक्षा नसतात तथापि लिनक्स किंवा विंडोज सारख्या मानक ऑपरेटिंग सिस्टमसारख्या सर्व व्यावहारिक प्रणालींसाठी या उपकरणांचे सध्याचे तंत्रज्ञान पाहता असे विश्लेषण करणे अत्यंत अवघड आहे आणि म्हणूनच आपल्याला लिनक्स किवां विंडोज सारख्या स्टैन्डर्ड ऑपरैटिंग सिस्टम यांना मालवेअर किवां वेगळ्या प्रकारचे बाहेरील मलिशस कोड प्रभावित करणार नाही याची खात्री करण्यासाठी दुसरे टेक्नीक लागेल आता आम्ही हे सुनिश्चित करू शकत नाही की मोठ्या यंत्रणा दोषांशिवाय बांधल्या जाऊ शकतात मग आपण दुसऱ्या पद्धतीने हाताळले जाऊ शकते का ते पाहू ज्यात आपण दोष असलेले सिस्टम बनवू पण नंतर सँडबॉक्स सारख्या वातावरणात हि सिस्टम गुंडाळू तर आपण या सँडबॉक्स वातावरणास कंटेनर म्हणून विचार करू शकता ज्यामध्ये आमची सिस्टम अस्तित्त्वात आहे जरी सिस्टममध्ये त्रुटी आहेत सिस्टममध्ये असलेल्या सॅन्डबॉक्स कंटेनरमुळे मालवेयरला सिस्टममध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंधित केले आहे तर हे तंत्र मानवी घटकांची देखील काळजी घेते आता वापरकर्त्याने दुर्भावनायुक्त वेबसाइटवरील लिंकवर क्लिक केल्यास सिस्टम या सुरक्षित सॅन्डबॉक्स वातावरणामुळे सुरक्षित राहील तिसरा पध्दत म्हणजे हल्ले शोधणे आणि कमी करणे तर टिपिकल अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे असेच करते जेव्हा एखादा प्रोग्राम अँटी व्हायरस सॉफ्टवेअर कार्यान्वित करतो तेव्हा प्रोग्रामच्या विविध वैशिष्ट्यांवर नजर ठेवेल आणि नंतर हा प्रोग्राम खरोखर काहीतरी दुर्भावनापूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे की नाही हे ओळखेल किंवा एंटर व्हायरस सॉफ्टवेअर दरम्यान विशिष्ट वैशिष्ट्यांच्या आधारे द्वेषयुक्त कोड शोधू शकतो अंमलबजावणी किंवा त्या बायनरी स्वतःच्या विशिष्ट वैशिष्ट्यांवर आधारित या कोर्समध्ये आम्ही दोन्ही हल्ले तसेच बचावांकडे पहात आहोत म्हणूनच हल्ल्यांच्या संदर्भात आम्ही सॉफ्टवेअर हार्डवेअर पातळीवर तसेच साइड चॅनेलवरील हल्ल्यांकडे पाहत आहोत आता हे सॉफ्टवेअर हल्ले मुख्यत सिस्टम सॉफ्टवेयरवर केंद्रित आहेत आणि म्हणूनच आम्ही C आणि C प्रोग्राम्सकडे पहात आहोत आम्ही या प्रोग्राममध्ये उपस्थित बग आणि असुरक्षा समजून घेत आहोत आणि या असुरक्षा वापरण्यासाठी शोषण कसे लिहिले जाऊ शकते हार्डवेअर आणि साइड चॅनेलवरील हल्ल्यांसाठी आम्ही कॅशे टायमिंग अटॅक उर्जा विश्लेषण हल्ला आणि फॉल्ट इंजेक्शन हल्ले अशा विविध प्रकारच्या हल्ल्यांचा अभ्यास करू त्याच बरोबर असे हल्ले रोखणार्या लोकप्रिय संरक्षण धोरणांकडेही आपण पहात आहोत म्हणून या संरक्षण योजना एकतर कंपाईलरमध्ये किंवा हार्डवेअरमध्ये किंवा विश्वासार्ह संगणकीय वातावरण म्हणून ओळखले जाणारे विशेष एन्क्लेव्ह तयार करून अस्तित्वात असू शकतात या कोर्सच्या शेवटी आपण मालवेयर अंतरंग आणि इतर सुरक्षिततेच्या धोक्यांमधील इंटर्नल्सबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेण्याची अपेक्षा करू शकता आपण सुरक्षितता उपायांचे मूल्यांकन करण्यास आणि हार्डवेअर ऑपरेटिंग सिस्टम आणि कंपाईलरमधील विविध भागांवर किंवा विविध घटकांवर ते लागू करण्यात सक्षम होऊ शकाल आणि आपण कार्यप्रदर्शन आणि सुरक्षितता दरम्यान अदला -बदल करण्यास सक्षम असाल आता हा तिसरा पैलू खूप गंभीर आहे तर उदाहरणार्थ आपल्याकडे अत्यंत सुरक्षित प्रणाली असू शकते किंवा आम्ही एक अत्यंत सुरक्षित प्रणाली विकसित करू शकतो तथापि त्या सिस्टमवर कोणताही अनुप्रयोग कार्यान्वित करणे किंवा चालविणे खूपच मोठे काम असेल आणि म्हणून सिस्टमची कामगिरी आणि साध्य केलेली सुरक्षितता याच्या अदला -बदलीत मिळालेले मूल्यमापन हे खूप महत्वाचे आहे आम्ही विशेषत कोणत्याही विशिष्ट पाठ्यपुस्तकाचे अनुसरण करीत नाही परंतु मुख्यत संशोधनपर कागदपत्रे आणि उचित लिंक व्हिडिओ दरम्यान विविध टप्प्यावर प्रदान केले जातील आणि ह्या लिंक स्लाइडमध्ये उपस्थित असतील आणि आपण ह्या लिंक डाउनलोड करू शकाल आणि त्या लिंक अधिक विस्तृत संकल्पनेसाठी वाचू शकतात तर कोर्स दरम्यान आम्ही बर्याच वेगवेगळ्या प्रोग्राम्सचे मूल्यांकन आणि विश्लेषण करीत आहोत हे प्रोग्राम्स फारच छोटे आहेत परंतु या प्रोग्राम्सचे प्रत्यक्ष विश्लेषण करण्यासाठी आम्ही सखोलपणे गांभीर्याने जाऊ आपण हे प्रोग्राम बिट बकेट रिपॉझिटरीमधून प्रत्यक्षात डाउनलोड करू शकता ज्यात फक्त प्रोग्रामच नाहीत तर आपल्याला हे विशिष्ट प्रोग्राम्स कसे चालवायचे याबद्दल बर्याच सूचना आणि स्लाइड्स आणि इतर असाइनमेंट्स देखील आहेत ज्या आपण प्रयत्न करू शकाल बीट बकेट भांडार स्लाईड आव्हाने डेमो slides challenges demos समाविष्ट कृपया सूचनाचा अवलंब करा संदर्भ १ इंटेल फ्लोटिंग पोइन्ट बग २ सँडबॉक्स शब्दकोश Threat थ्रेट - बाहेरील गोष्टीमुळे संगणक त्याचे कार्य पूर्णपणे करू शकत नाही अश्या गोष्टीना धोके असे म्हणतात Virus व्हायरस - एक चुकीचा प्रोग्राम जो युजरच्या न कळत संगणकात प्रवेश करतो आणि चुकीच्या क्रिया करतो worms वर्म्स - एक चुकीचा प्रोग्राम जो स्वतः च्या भरपूर प्रतिमा बनवतो spyware स्पायवेअर - एक असा प्रोग्राम जो युजरच्या संगणकामधील माहिती त्याला न कळत घेतो आणि दुसऱ्या युजरला देतो cryptographers क्रिप्टोग्राफर्सनी - जे लोक संगणकामधील माहिती वेगळ्या भाषेत लिहितात जे कोणाला समजणार नाही Trojan ट्रोजनला - संगणकामधील एक व्हायरस